तर आतापर्यंत आपण हे केले आहे की हे समीकरण सारांश लिहिले आहे बरोबर तर आपण 1D समस्येवर द्रुत नजर टाकू बरोबर तर ही 1D समस्या आपण वेव्ह इक्वेशन घेऊ ठीक तर आपल्या सर्वांना माहित असलेले वेव्ह इक्वेशन फक्त ∇2U k2U 0 आहे आणि हे 1D समीकरण आहे तर हे अगदी ठीक आहे म्हणूनच आत्ता आपण समीकरणांची व्यवस्था सोडवत नाही कारण मी तुम्हाला थोडेसे सांगू इच्छित आहे की तुम्हाला सीमारेषाचे उदाहरण देतो म्हणून आतापर्यंत आपण सीमा अटींबद्दल बोललो नाही ठीक आहे तर ही 1D समस्या आहे म्हणजे तर x दिशेने वेव्ह अशाप्रकारे जात आहे बरोबर तर येथूनच समन्वय यंत्रणा घेऊ तर x आणि हे y आणि z बनवू आणि मी असे म्हणतो की y अक्षांसमवेत इलेक्ट्रिक फील्ड आहे बरोबर तर जर वेव्ह x च्या बाजूने प्रवास करत असेल तर आपण H ला कोणत्या दिशेने घेऊ विद्यार्थी z z बरोबर आपला उजव्या हाताचा कर्ल नियम बरोबर तर E × H मला दिशा देत आहे की लाट सरकत आहे ठीक तर मी येथे माझे व्हेरिएबल E म्हणून घेणार आहे तर U yˆ बरोबर प्लेन वेव्ह कशी दिसते हे आपल्याला आधीच माहित आहे ठीक तर मी कोणतीही तपशीलवार गणना केल्याशिवाय तिथे H चे स्वरूप लिहू शकतो E च्या परिमाण आणि H च्या परिमाण दरम्यान एक संबंध आहे का तो η आहे मोकळ्या जागेचे प्रतिरोध बरोबर तर H U ηzˆ जे मोकळ्या जागेचे प्रतिरोध आहे 377 जे काही जे काही येथे z हॅट बरोबर तर हे माझे E आहे हे माझे H आहे ठीक आता हे लिहिण्याचा आणखी एक मार्ग आहे जो E मिळविण्याचा आणखी एक मार्ग आहे म्हणजे H मिळवण्याचा मूळ मार्ग म्हणजे ∇ × E घ्या बरोबर आणि जेव्हा मी घेतो ∇ × E − jωμH म्हणून जेव्हा मी येथे हे समीकरण सोपे करते ∇ × E तेथे फक्त एकच पद अस्तित्त्वात राहते जे zˆ − jωμU ηzˆ आहे हे सोपे आहे 1 डी वेव्ह समीकरण आपल्या सर्वांना माहित आहे की हे कसे सोडवायचे हे आपल्या सर्वांना माहित आहे तर मग येथून आपण काय लिहू शकतो आम्ही हे सर्व zˆ च्या बाजूने पाहू शकतो तर आपण ते स्केलर इक्वेशन मध्ये रूपांतरित करू तुम्हाला काय मिळेल

तर जर मी तुम्हाला विचारले हे सर्व समीकरण कोठे आहे हे कुठलेही बिंदू घ्यावे हे वैध आहे x हे समीकरण वैध असले पाहिजे कारण मुळात ते मला E आणि H दरम्यानचे नाते देते जर आपण या समीकरणाचे मूळ अर्थ पाहिले तर ते E ते H चे गुणोत्तर असावे η इतकेच आता ही खरोखर एक सीमा स्थिती असल्याचे निष्पन्न झाले कारण आता मला असे म्हणावे की मला वेव्ह समीकरण मिळवायचे आहे मला मोकळ्या जागेवर सोडले जाऊ नये परंतु मला येथे काचेचा ब्लॉक म्हणायला हवा माझी लाट अशा प्रकारे प्रवास करीत आहे त्यातील काही प्रतिबिंबित होईल त्यातील काही प्रतिबिंबांमधून जाईल काही घडेल आणि मला हे संख्यात्मकपणे सोडवायचे आहे आणि म्हणून मी काय म्हणेन हे माझ्या संगणकीय डोमेनचे शेवट करीन मी येथे लिहिलेले हे समीकरण हे या ठिकाणी तसेच या टप्प्यावर देखील वैध असले पाहिजे बरोबर तर खरं तर ही हद्द आहे ती मर्यादा अट आहे मी सीमेवर बाउंड्री कंडीशन लिहू नये ही एक सीमा स्थिती आहे बरोबर आतापर्यंत आपण हे पाहिले आहे मागील अभ्यासक्रमांमध्ये आपण दिरिचलेट सीमा परिस्थिती पाहिली आहे दिरिचलेट सीमा स्थिती काय म्हणते डिरीचलेट सीमा स्थिती काय आहे विद्यार्थी हे कॉन्स्टन्ट आहे कॉन्स्टन्ट बरोबर U कॉन्स्टन्ट बरोबर इतर सीमांची स्थिती काय आहे विद्यार्थीः न्यूमन न्युमन काय आहे ।xx0 कॉन्स्टन्ट ही सीमा स्थिती कशी दिसत होती आपण dUdx jωμU η 0 या सीमेवर पुन्हा लिहू शकता असे आपल्याला हवे असल्यास डिरिचलेट हे न्युमन आहे का ही न्युमन सीमेवरील अट आहे न्युमन सीमेवरील अट म्हणजे हा शब्द कॉन्स्टन्ट आहे परंतु जर मी त्याला डिरिचलेट सीमा स्थिती देखील म्हणू शकतो कारण जर मी या शब्दाकडे पाहतो तर खरं तर या दोघांपैकीही नाही हा तिसरा प्रकार आहे तर याला एक रॉबिन बाउंड्री कंडिशन म्हणतात काही लोक त्याला इम्पेडन्स बाऊंड्री कंडीशन म्हणतात आणि लोकांचा दुसरा गट त्याला एक विद्यार्थीः सॉमरफेल्ड होय बरीच नावे आहेत सॉमरफेल्ड काही लोक त्याला रेडिएशन सीमा म्हणतात आणि म्हणूनच प्रत्येक समुदाय ही सीमा स्थिती पुन्हा शोधतो आणि त्यास त्याचे नाव देते ठीक आहे तर सर्किट लोक गुणवत्ता प्रतिबाधा सीमा स्थिती विखुरलेले लोक त्याला रेडिएशन बाउंड्री कंडीशन म्हणतात परंतु कल्पना ही आहे की आपल्याकडे फंक्शनचा एक रेषात्मक संयोजन आहे आणि त्याचे व्युत्पन्न 0 वर सेट केले आहे तर सर्वसाधारणपणे ते काय आहे त्याची αU ′ βU कॉन्स्टन्ट ही एकप्रकारची सीमा स्थिती आहे तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही येथे कमकुवत स्वरुपात हे लक्षात ठेवले असेल तर अंतिम बिंदूची मुदत dU dx आहे म्हणूनच हे उपयुक्त ठरेल मी या dU dx चा पर्याय या दुसर्या टर्मच्या जागी घेईन हे कसे सोपे करते म्हणून आतापर्यंत आम्ही एफईएम फ्रेमवर्कद्वारे हे समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत